आपण आता या विषयावरील शिक्षणाच्या 6 व्या व्याख्यानमालेत आहोत आणि आता आपण अंतर्दृष्टी लर्निंगबद्दल बोलत आहोत आपण सर्वजण कोहलरला ओळखता आपण त्याच्याबद्दल बोललो आणि जेव्हा आपण गेस्टल्ट प्रिन्सिपल्सबद्दल बोलत असतो गेस्टल्ट जे सायकोलॉजीचे संस्थापक आहेत कोहलर त्याने चिंपांझीवर एक मनोरंजक प्रयोग केला आणि त्या चिंपांझीचे नाव सुलतान होते हा एक अतिशय मनोरंजक प्रकारचा प्रयोग होता सुलतानला पिंजऱ्यात ठेवण्यात आले आणि केळी त्याच्या आवाक्याबाहेर ठेवण्यात आली तर आपण परिस्थितीची कल्पना करू शकता पिंजऱ्यात सुलतान अंतरावर केळी आणि तिथेच दोन काठ्या ठेवल्या आहेत केळीचे अश्या अंतरावर ठेवली होती की चिंपांझी सुलतान चे हात केळापर्यंत पिंजराच्या पट्ट्यामधून पोहोचू शकत नाहीत जर त्याने प्रथम काठी वापरली असती तर हाताची लांबी आणि काठीची लांबी सुद्धा केळीपर्यंत पोहोचू शकत नव्हती परंतु जर सुलतान त्या दोन काठ्यांना एकत्र बसवू शकला आणि त्यांना पकडू शकला तर त्याच्या हाताची लांबी आणि पहिल्या काठीची लांबी आणि दुसऱ्या स्टिकची लांबीमिळून ही लांबी सुलतानाला केळीपर्यंत पोचण्यास मदत करेल कोहलरने हेच केले आणि चिंपांझी माहितीवर कशी प्रक्रिया करतात आणि सुलतान कोणत्या प्रकारचे प्रतिसाद पुढे आणतो हे त्याला या प्रयोगातुन पहायचे होते आणि आपण इथले छायाचित्र पाहू शकता सुलतान मुळात तिथे ठेवलेल्या केळीचा घड आणि त्या दोन्ही काठ्यांचा निरिक्षण करत राहिला मग त्याने काय केले त्याने आधी दुसरी काठी घेतली मग त्याने दुसर्यामध्ये पहिली काठी बसवली आणि नंतर सुलतानने काठीने केळी ड्रॅग केली अंतर्दृष्टी लर्निंग म्हणून ओळखल्या जाणार्या अतिशय चमत्कारिक घटनेचे हे एक मनोरंजक प्रदर्शन होते सुलतानला ती अंतर्दृष्टी होती आपण ज्या समस्या सोडवण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलत आहोत त्या सोडवण्याचे हे पुन्हा एक शुद्ध प्रकरण होते परंतु सुलतानने आधीच्या प्रकरणाचा विचार केला नाही त्याने दुसऱ्या पर्यायांचा विचार केला नाही त्याच्या जवळ काही अंदाज होते ज्याच्या आधारे संभाव्य परिणामाचा त्याने विचार केला आणि अंमलात आणला शेवटी सुलतान ही समस्या सोडवू शकला तिथे फक्त दोन काड्या ठेवल्या तरच सुलतान यशस्वी होईल काय याचा अर्थ असा की या ठिकाणी क्रमांकाच्या आधारे आपण आपल्या मनात एक संभाव्य आकृती तयार केली ज्यामुळे आपल्याला इच्छित वर्तनात परिणाम प्राप्त होऊ शकला पुढे दिलेलं काही संशोधन त्यांनी केले आहे आता आपण स्क्रीनवरील प्रतिमेत पाहू शकता केळी सीलिंगला अडकवली आहेत पिंजराच्या बाहेर ठेवलेली केळी ज्या प्रमाणे सहज मिळवणे शक्य होतं तसच इथेही काठीच्या सहाय्याने केळी सहजपणे काढून घेता येऊ शकतात ते इतके सोपं होतं की जमिनीवर ठेवण्या ऐवजी केळीला सिलिंगला अडकवली होती आणि सुलतानला ती काढून घ्यायची होती दुसर्या प्रयोगात तिथे काही लाकडी खोकी ठेवली होती आणि मग एकापेक्षा जास्त खोकी जरी ठेवली गेली तरी चिंपांझीला हे समजत होते की माझ्याकडे जास्त ख्की असली तरी केळी काढण्यासाठी फक्त दोन खोकी वापरणे पुरेसे आहे आणि या सारखे अनेक वेगळ्या शक्यता संपूर्ण प्रयोगात केल्या गेल्या मी इथे संपूर्ण प्रयोग प्रतिमांचा पूर्ण प्रतिमा क्रम दर्शवित नाही आडवा बॉक्स म्हणायचे झाल्यास एक आडवा आणि एक उभा बॉक्स अशी आडवी मांडणी दोन म्हणजे दुसरा सुद्धा आडवा बॉक्स परंतु नंतर त्याचा चौरस बॉक्स असल्यामुळे चिंपांझी केळीपर्यंत पोहोचू शकत नव्हता इतर काही चिंपांझीला त्याला मदत करावी लागेल आणि मग आपल्या लक्षात आले की या सर्व गोष्टी प्रत्यक्षात घडल्या आहेत जेव्हा दुसरा चिंपांझी त्या ठिकाणी ठेवला तेव्हा त्यांनी त्या परिस्थितीत एकत्र गट केला तेव्हा एकत्र या गटाने केली मिळवण्याचा प्रयत्न केला कारण अजून एका शिंपांझीच्या मांडीवर चढून च इच्छित उंची गाठणे शक्य होते म्हणूनच अंतर्दृष्टी शिक्षणाचे हे दर्जेदार प्रदर्शन आहे की सामान्य परिस्थितीत आपण आपला संज्ञानात्मक नकाशा कसा वापरतो आपण आपल्या भूतकाळातील अनुभवाचा उपयोग समस्येचे निराकरण करण्यात मदत करणाऱ्या संभाव्य उपायांवर विचार करण्यासाठी करतो आणि मला खात्री आहे की आपल्यातील सर्वाना असे अनुभव आलेले आहेत या सर्व गोष्टींबद्दल आता आपण चर्चा करत आहोत कारण आपण आपल्या शेवटच्या व्याख्यानावर आहोत आता आपण बायो सांस्कृतिक घटक आणि त्या जैव सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करूया ज्या संज्ञानात्मक शिक्षणामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील पहिली महत्वाची गोष्ट अर्थातच आपण संज्ञानात्मक नकाशाबद्दल बोललो आहोत हे मुळात भौतिक जागेच्या रचनेचे मानसिक प्रतिनिधित्व करते ज्या गोष्टीची आपण कल्पना करतो त्याची प्रत्यक्षात मांडणी कशी बनते उदाहरणार्थ आपण आपल्या घरापासून आपल्या शाळा किंवा महाविद्यालयात या मार्गाच्या नकाशाचे उदाहरण घेतले परंतु हे उदाहरण पहा आपण एखाद्या कार्यालय भेट देणार आहे आणि ते कार्यालय सहाव्या मजल्यावर आहे आणि आपण इमारतीच्या तिसर्या मजल्यावर जाता परंतु तरीही आपण जागा कशी असेल याचा एक अंदाज बांधू शकतो तर या इमारतीत जाण्याचे प्रशिक्षण आपल्याला दिले गेले नसले कसे चालायचे हे माहित नसले तरी तेथे कोणत्याही प्रकारचा एक्सपोजर नाही परंतु तरीही आपण स्वत साठी रस्ता शोधू शकता आपल्याकडे असलेल्या आपण तयार केलेल्या जागेच्या मानसिक नकाशाच्या सिग्नलच्या सहाय्याने आपण एखाद्या परिस्थितीत विचार करू शकता की लेआउट काय असेल कोणत्या क्षेत्राचा शोध घ्यावा आणि कोणत्या क्षेत्रांना दूर करावे संज्ञानात्मक नकाशा हा मानवाला नेहमीच मदत करणारा ठरतो दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपण अंतर् दृष्टी शिक्षणाबद्दल बोललो जिथे जीव अचानक अंतर् दृष्टी विकसित करतो त्या समस्येचे निराकरण करणारी एक समस्या उद्भवते एखाद्या व्यक्तीला अचानक कळते की बहुतेक बाबतीत संभाव्य उपाय काय आहे मला खात्री आहे की तुमच्या आधीच्या परीक्षांमध्ये बर्याच वेळा तुम्ही दिलेल्या प्रश्नावर अडचण आली असेल तर अचानक या प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा एखादा मार्ग असू शकेल असा विचार तुम्ही नक्की केला असेलआणि त्याप्रमणे कृती सुद्धा केई असेल आणि कधीकधी आपण यशस्वी झाले असला तेव्हा तुम्ही असा विचार केला असेल कि या संख्यात्मक प्रश्नांचे उत्तर मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग होताआणि तो तुम्हाला सापडला आणि तुम्ही ती समस्या सोडवली आणि यशस्वी झालात जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून काही अशा गोष्टी आहेत ज्या आपण जीवशास्त्रीय प्राणी आहात या साध्या वस्तुस्थितीमुळे अत्यंत महत्वाच्या आहेत इथे सगळ्यात महत्वाची संकल्पना म्हणजे सज्जता मुळात सज्जता हीच असते ज्यास आपण विशिष्ट प्रकारे गोष्टी शिकण्यासाठी दिलेल्या प्रजातीला पूर्वस्थिती असल्याचे म्हणतात परंतु दुसर्या मार्गाने नाही म्हणूनच ही मूलत एक प्रजाती विशिष्ट जैविक पूर्वस्थिती आहे मी एक मनोरंजक उदाहरण देतो प्रसिद्ध वैज्ञानिक कोनराड लॉरेन्झ त्यांनी प्रजातींच्या विशिष्ट वागणुकीवर काम केले आणि मुळात तो बदके कसे वागतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत होते तर त्याने काय पाहिले की जेव्हा बदकाची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात आणि जेव्हा त्यांची आई बदक तेथे येते तेव्हा आई पाण्यावर तरंगत जायला सुरुवात करते आणि ही सर्व नवीन जन्मलेली डकल्स ती आईचे अनुकरण करत तिच्या मागे जातात आई पाण्यात शिरून पोहायला सुरुवात करते आणि हि पिल्ले तिचं अनुकरण करत पोहायला सुरुवात करतात लॉरेन्झने एक उत्कृष्ट प्रयोग केला त्याने काय केले की त्याने आईच्या बदकाची जागा घेतली आणि आईच्या बदकाऐवजी त्याने बदकासारख्या पोशाख केलाआणि त्याने विचार केला की कदाचित अंड्यातून पिल्ले बाहेर येतील आणि त्याचे अनुकरण करतील जेव्हा पिल्ले अंड्यातून बाहेर आली तेव्हा त्याने पाण्याच्या दिशेने पोहायला सुरवात केली आणि या सर्व पिल्लांनी लॉरेन्झ चे अनुकरण करायला सुरुवात केली पुढच्या वेळी लोरेन्झने काय केले कि आउटपुट काढून टाकले हे अगदी सामान्य मानवी शरीरासारखेच होते आणि पिल्ले पाण्यातून बाहेर आली आणि पुन्हा लॉरेन्झ यांचे अनुकरण करत पोहायला सुरुवात केली आणि मग इतर अनेक संशोधकांनी या प्रकारच्या प्रयोगाची पुनरावृत्ती केली परंतु मी येथे हा प्रयोग सांगत असल्याचे कारण असे आहे की पोहायला शिकण्यासाठी आईच्या बदकाचे अनुसरण करणे त्या बदकाची जैविक प्रवृत्ती आहे तर पोहणे ही मुळात एक प्रजाती विशिष्ट वागणूक असते आणि या प्रजाती विशिष्ट वर्तन विशिष्ट मार्गाने शिकल्या पाहिजेत आणि इतर मार्गांनी नव्हे याचा अर्थ असा नाही कि बदकाने विश्रांती घ्यावी आणि स्विमिंग पूलमध्ये जावे आणि एका कोच ला फी द्यावी आणि स्वीम्मिंग शिकावे जसे आपण मनुष्य करतो तसे आता अशा प्रकारे गोष्टी शिकण्याची आपली जैविक प्रवृत्ती नाही तर बदके आणि संपूर्ण प्राणी साम्राज्यामध्ये अशी संकल्पना आहे या थोडक्या काळामध्ये आपल्याला हि परिस्थिती समजावून घ्यावी लागेल असं बघा आधीच्या व्याख्यानात आपण कबुतराला थिरकताना पाहिले बऱ्याच पक्ष्यांमध्ये हा प्रकार करणे म्हणजे ही एक विशिष्ट वागणूक असते आणि जेव्हा ते अंड्यांमधून बाळ बाहेर पडतात तेव्हा आई पक्षाने पिल्लांना पेकिंग कसे करावे हे समजावणे अपेक्षित असतेआणि अश्याप्रकारे हे पेकिंग जन्मल्याबरोबर लगेचच घडते तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार मी याचाच उल्लेख करीत आहे आता जैव सांस्कृतिक घटकांपैकी एक म्हणजे वर्तन शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सज्जतेची पातळी सज्जतेशी संबंधित असलेली दुसरी मनोरंजक गोष्ट म्हणजे सहज प्रवृत्ती बहाव म्हणजे आपण माघार घ्या सहजपणे याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये तो आधीपासूनच जैविक दृष्ट्या पूर्वनिर्धारित आहे मूलतः मूलभूत प्रवृत्तीच्या बाबतीत तुम्ही जे करता तेच आपण यापूर्वीच जैविकदृष्ट्या त्या अंतर्दृष्टीने संपन्न आहात की विशिष्ट प्रकारच्या परिस्थितीत जी आपण जैविक दृष्ट्या प्रोग्राम केलेल्या मार्गाच्या विरुद्ध आहे आपण मागे घेता का आपल्याकडे बक्षीस देण्याची प्रवृत्ती आहे सहज वर्तन जी तुम्हाला वाटते की जैविक प्राणी म्हणून शिकण्याच्या मार्गावर हस्तक्षेप करते समजा मला काहीतरी शिकायला मिळाले उदाहरणार्थ पेकिंग उदाहरणार्थ पोहणे जर मला असे वाटले की आपण हे वागणे एका मार्गाने शिकत असाल आणि जर आपण मला ते शिकण्यास काही मूल दिले तर ते माझ्या शिक्षणामध्ये व्यत्यय आणते आणि मग जे चळवळ होते ते मी अचानक मागे घेईन मी माझ्या स्वाभाविक वर्तनास बक्षीस देईन ज्यास इन्स्टीटिव्ह ड्राफ्ट म्हणतात ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्यांची जोडपे म्हणजे स्थानिक वाढ स्थानिक वाढ मुळात इतरांना उपस्थित राहून साइट शोधणे किंवा फॉरिंग करणे होय जे सामाजिक सोयीसुद्धा संबंधित आहे जेव्हा आपण एखाद्या समूहात असता तेव्हा अधिक जोमदारपणाने काही करता तेव्हा पुन्हा सामाजिक सुलभता जेव्हा आपण बाह्य परिस्थितीत बाह्य परिस्थितीत असता तेव्हा आपण थोडा वेगळ्या पद्धतीने वागता जेव्हा तुम्ही तुमच्या घरात एकटे राहून दूरदर्शन पाहण्यास बसता तेव्हा तुम्ही सभागृहात बसता तेव्हा तुमच्याकडे दोन्ही बाजूंनी फरक आहे आमचे वर्तन बदलते बसण्याची पद्धत बदलते आमचा प्रतिसाद कसा आहे बदललेल्या परिस्थितीत तर सामाजिक सोयीच्या बाबतीत काय घडते वर्तन आपण एका गटात आहात या वस्तुस्थितीवर आधारित आहे प्राण्यांच्या राज्यातील उत्कृष्ट उदाहरण कारण आपण अंतःप्रेरणा जैविक प्राणी आणि अशा गोष्टींबद्दल बोलत आहोत ते असे प्राणी आहेत की जेव्हा ते गटात असतात तेव्हा ते एकटे असतात त्यापेक्षा ते अधिक खातात शिकण्याच्या संभाव्यतेतून देखील महत्त्वाचे तथ्य हे आहे की निरीक्षक त्याच्या प्रात्यक्षिकेनंतर वर्तन सुधारित करतो तर आपल्याकडे मॉडेल आहे आपण मॉडेलचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा आणि नंतर आपली कृती आपल्याला ध्येयाच्या दिशेने नेत आहे की नाही याचा नकाशा लावण्याचा प्रयत्न करा या दरम्यान अशी शक्यता असू शकते की विशिष्ट अभिप्रायाच्या आधारावर आपण आपल्या वर्तनाचा मार्ग बदलता आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण आपल्या वर्तनाचा मार्ग बदलता उदाहरणार्थ सांगा कदाचित त्यापैकी एक उदाहरण असू शकते जेथे आपण स्वतःसाठी लक्ष्य ठेवले असेल उदाहरणार्थ आम्ही मागील व्याख्यानात आपण अध्यक्ष पदक मिळविण्याचे लक्ष्य ठेवले आहे किंवा उच्चतम संभाव्य संपादनानंतर विद्वान तुकडी म्हणा आपल्या गटात स्कोअर करा परंतु नंतर ते फक्त महत्त्वाचे ध्येय नाही सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण त्यासाठी अंगभूत आहात मी परीक्षेसाठी स्वत ला चांगले तयार केले आणि मग जास्तीत जास्त संभाव्य स्कोर प्राप्त केला की मी फसवणूक करण्यासाठी जातो आणि नंतर जास्तीत जास्त संभाव्य गुण मिळवितो आपण लक्ष्य निश्चित केले असले तरीही आता काय होते लक्ष्य प्राप्ती ही अशी काहीतरी आहे ज्यावर आपण लक्ष ठेवत आहात परंतु आता ती केवळ आपल्या परीक्षेतील सर्वोच्च गुण संपादन करण्याऐवजी आपण अवलंबण्याचे साधन नाही कसे ते सामाजिकदृष्ट्या साजरे केले जाणारे सामाजिक स्वीकारले जाणारे असे मॉडेल आहे जे आपले ध्येय गाठण्यात मदत करेल किंवा आपले लक्ष्य कसे प्राप्त होईल आणि हे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब केला गेला याची कोणालाही पर्वा नाही तर मनुष्याच्या बाबतीत ते अतिशय मनोरंजक आणि महत्वाचे आहे हा विषय संपवण्यासाठी आता आपल्याकडे काही मिनिटे शिल्लक आहेत तर आपण दोन महत्त्वपूर्ण बांधकामांबद्दल बोलू या एक एबिंगहॉसने केलेला प्रयोग एबिंगाऊस यांनी जे केले ते म्हणजे त्याने मानसशास्त्रातील तीन अक्षरे तयार केली ज्याला नॉनसेन्स सिलेबल्स म्हणतात अर्थहीन शब्दाच्या अगदी उलट नॉनसेन्स अक्षरे आहेत उदाहरणार्थ आम्ही मांजर म्हणतो आता सी टी तीन स्वतंत्र वर्णमाला आहेत परंतु जेव्हा मानवांना एकत्रित केले जाते की हा अर्थपूर्ण शब्द आहे असे मानले जाते की ते प्राण्यांचे प्रतिनिधित्व करते परंतु उदाहरणार्थ म्हणा आपल्याकडे असे काहीतरी आहे l l o o p p हे अक्षरांचे संग्रह आहेत परंतु त्यांचा काही अर्थ नाही तर या अर्थपूर्ण पत्राच्या असेंब्ली जे आपल्याला मानसिक प्रतिनिधित्व करण्यास परवानगी देत नाहीत कारण ते मूर्ख आहेत म्हणून त्यांना नॉनसेन्स सिलेबल्स म्हणतात आणि मूर्खपणाचे अक्षरे मुळात मानसशास्त्राच्या संशोधनात खूप उदारपणे वापरले जातात कारण हे आपल्याला त्याच्या शुद्ध स्वरूपात शिकण्यास मदत करते आपण अर्थपूर्ण शब्द वापरल्यास बरेच संदर्भ अवलंबून चल परिणामात व्यत्यय आणतील आणि आपण एखाद्या संशोधनाच्या निकालाच्या शुद्ध स्वरूपात पुढे येण्याच्या स्थितीत येऊ शकत नाही यात गोंधळात टाकणारे घटक असतील आपण त्या गोंधळात टाकणारे घटक दूर करू इच्छित आहात आणि म्हणून आपल्याला अशा गोष्टी आवश्यक आहेत ज्या कदाचित मूर्खपणाच्या वाटल्या असतील परंतु लोक आपल्याला कसे शिकतात हे समजण्यास मदत करते एबिंगाऊसने काय केले ते म्हणजे त्याने तीन अक्षरे असलेले मूर्खपणाचे शब्दसंग्रह तयार केले आणि मग ते समजून घ्यायचे होते की जेव्हा आपण शिकण्याचा दर काय आहे हे शिकतो तेव्हा आपण किती प्रयत्न करता आणि यश दर काय आहे हे समजून घ्यावेसे वाटते तर त्याने काय केले त्याने त्यातून वक्र रचला वक्र मुळात येथे प्रयत्नांची संख्या होती म्हणून येथे प्रयत्नांची संख्या आपण पहिल्यांदा दुसर्या वेळी किती वेळा चाचण्या घेतल्यात प्रथमच दुसऱ्यांदा तिसर्या वेळी चार वेळा अशाच प्रकारे चाचण्यांची संख्या आणि येथे y अक्षावर त्याच्याकडे रिकॉलची टक्केवारी होती आपल्याला किती मूर्खपणाची अक्षरे आठवली होती जे त्याला कळले ते खूपच मनोरंजक होते आणि त्याला लर्निंग कर्व्ह असे म्हणतात सुरुवातीस आपले शिक्षण धीमे आहे आणि अचानक आपल्या लक्षात आले की येथे एक बरीच प्रगती आहे आपण खूप जलद शिकलात आणि नंतर एका विशिष्ट स्तरानंतर आपल्याला कळते की आपण स्थिरतेच्या पातळीवर पोहोचता आहात ज्याला आता पठार राज्य म्हणतात म्हणून यापुढे शिकणे किंवा त्यानतर शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा नाही याला पठार राज्य म्हणतात तर मंद गतीने सुरुवात पठाराच्या स्थितीत पोहोचणे आणि त्यादरम्यान आपणास खूपच प्रगती होईल त्यालाच लर्निंग वक्र असे म्हणतात आणि हे हर्मन एबिंगहॉस यांनी दिले होते आता शेवटी शिकण्याच्या हस्तांतरणाबद्दल बोलू हेच आहे की एका गोष्टीचे शिक्षण आपल्याला दुसरी गोष्ट शिकण्यास मदत करते तर मग आपण जे शिकतो त्याचा नंतरच्या काळात जे काही शिकतो त्यावर प्रभाव पडतो शक्यता काय असू शकते तर सोयीची भूमिका किंवा यादीची भूमिका किंवा कदाचित पूर्वी शिकलेल्या कोणत्याही गोष्टीवर नवीन गोष्टी नव्हत्या येणाऱ्या शिकणाऱ्या माहितीसच शिक्षणाचे हस्तांतरण म्हणतात तीन शक्यता आहेत सकारात्मक हस्तांतरण तेथे असू शकते उदाहरणार्थ जेव्हा आपण एक कार्य शिकता आणि प्रथम कौशल्याचा संपादन आपल्याला कार्येचा दुसरा संच समजण्यास आणि शिकण्यास मदत करते जे सकारात्मक हस्तांतरणाचे उदाहरण आहे उदाहरणार्थ आपण सायकल कशी चालवायची ते शिकता आपण पेडल कसे करावे हे शिकता वाहनाचे संतुलन कसे करावे हे आपण शिकता वळणे कशी घ्यावी शिकता आणि ब्रेक संपूर्ण यंत्रणा कशी वापरायची ते शिकता पुढील वेळी जेव्हा आपण मोटार दुचाकी चालविणे शिकता तेव्हा आपल्या लक्षात येईल की आता ही सोय केली आहे केवळ काही यंत्रणाच शिकण्याचा प्रयत्न करतात परंतु अन्यथा आपल्या सायकल चालविण्याने आपल्याला मोटार दुचाकी चालविणारी नवीन कौशल्य शिकण्यास अगदी सहज मदत झाली आहे हे सकारात्मक हस्तांतरणाचे उदाहरण आहे पूर्वी शिकलेले कार्य नवीन कार्य सकारात्मक हस्तांतरण संपादन सुलभ करते इतर शक्यता नकारात्मक हस्तांतरण आहे नकारात्मक स्थानांतरण ही एक गोष्ट असेल जिथे आपण पूर्वी जी गोष्ट शिकलात ती आता पुढील गोष्टी शिकण्यात अडथळा आणते आपणास माहित आहे की काही देशांमध्ये आपल्याकडे डाव्या बाजूला सुकाणू असलेल्या कार आहेत आणि काही देशांमध्ये आपल्याकडे उजवीकडे स्टीयरिंगसह कार आहेत उदाहरणार्थ आपल्या देशात उजव्या बाजूला स्टीयरिंगसह मोटारी आहेत कल्पना करा की आपण कार चालविण्यास तयार असाल तर जर तुम्ही मला डावीकडे स्टीयरिंगसह कार चालविण्यास सांगितले तर मी कसे करावे आणि हे लक्षात आले आहे की डाव्या हाताने वाहन चालविणे उजव्या हाताने वाहन चालविणे शिकणे नेहमीच अडथळा ठरते जे म्हणतात की डावे हात ड्राईव्ह जेणेकरून आपण नेहमीच डावीकडील असल्याचे समजा काही देशांमध्ये नियम वेगळा असतो आपण उजव्या बाजूला असल्याचे मानले जाते आपणास मोठी अडचण आहे कारण आपण एखाद्या विशिष्ट मार्गाने कार्य शिकले आहे आणि जेव्हा आपल्याला नवीन परिस्थितीत गोष्टी शिकाव्या लागतात तेव्हा हस्तक्षेप कसा सुरू झाला हे या शिक्षणामुळे होते अशा प्रकारच्या हस्तक्षेपांना नकारात्मक हस्तांतरण म्हटले जाते कारण त्यानंतरच्या कार्याच्या शिक्षणावर याचा विपरित परिणाम होतो आणि आणखी एक शक्यता अशी असू शकते की पूर्वी शिकलेली गोष्ट आणि नवीन येणारी गोष्ट ही दोन्हीही पूर्णपणे डिस्कनेक्ट केलेली आहेत या दोघांमध्ये काही संबंध नाही तर तिथे एक कार्य शिकण्यामुळे दुसर्या कार्याच्या कामगिरीवर परिणाम होत नाही आणि याचे उत्तम उदाहरण असे असू शकते की या अभ्यासक्रमाच्या किती व्याख्यानांमध्ये भाग घेतल्यानंतर आपल्याला मोटार बाईक कशी चालवायची हे शिकायचे असल्यास मानसशास्त्राचे ज्ञान मोटरसायकल चालविण्यास सकारात्मक किंवा नकारात्मक हस्तक्षेप करणार नाही किंवा मदत करणार नाही म्हणून शून्य हस्तांतरण आहे हे वेगळे आहे जे भिन्न आहे सर्व एकत्र तर मानसशास्त्राच्या ज्ञानाचा मोटर बाइक चालविण्याशी काही संबंध नाही हे शून्य हस्तांतरणाचे उदाहरण आहे तर तुम्हाला हे समजले आहे की हे कार्य करत नाही शून्य ट्रान्सफरचा हा प्रकार आहे तर यासह आपण आपल्याकडे शिकण्यावरील चर्चेचा शेवट करतो आत्तापर्यंत आपण काय केले आपण जगातील उत्तेजन कसे जाणतो आपण कसे अर्थ देतो आपल्याला गोष्टी कशा दिसतात याबद्दल आपण बोललो आहोत आपण विशिष्ट गोष्टी शिकतो अशा काही गोष्टी समजल्यामुळे तेथे काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत आपण जैविक प्राणी आहेत काही जैव सांस्कृतिक घटक आहेत काही गोष्टी ज्या आपण निष्क्रीयपणे शिकत आहोत काही गोष्टी ज्या आपण सक्रियपणे आमच्यात गुंततो आणि मग आपण शिकलो पहिले क्लासिकल प्रकरण होते दुसरे ऑपरेंट कंडीशनिंग प्रकरण होते आपल्या अंतर्दृष्टीमुळे आपण जे काही शिकतो या घटनेत मदत करणारे संज्ञानात्मक घटक आहेत आणि आता गोष्टी समजल्या गेल्यानंतर आता मी गोष्टी शिकल्या आहेत या नंतर काय आहे मी शिकल्यानंतर मी ती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करेन जेव्हा मी ती राखून ठेवतो आणि ती धारणा मला त्या माहितीची आठवण करण्यास मदत करते जी माझ्या निरोगी अस्तित्वासाठी मेमरी म्हणून ओळखली जाते म्हणून जेव्हा आपण पुढील भेटू तेव्हा आपण स्मृती ही नवीन संकल्पना बोलू